तर आता आपण व्होल्टेज स्टॅबिलिटी इंडेक्स बद्दल बघूया तर हे समीकरण 80 आहे जर b2jj 4cjj≥ 0 असेल तर व्यवहार्य सोल्युशन शक्य आहे आणि b आणि c हे सर्व आधीच परिभाषित केले गेले आहे म्हणूनच समीकरण 77 78 आणि 81 वापरून bjj।V।2 2Pm2rjj 2Qm2xjj हे समीकरण 77 आहे आणि cjjr2jjx2P2m2Q2 हे समीकरण 78 आहे तर ही दोन समीकरणे अशाप्रकारे आहेत जर आपण इथे b आणि c च्या व्हॅल्यू वापरल्या तर हे।V।2 2Pm2xjj 2Qm2rjj2 4r2jjx2jjP2m2Q2m2≥0 अशाप्रकारे असेल हे समीकरण 82 आहे हे समीकरण सोडवून सोपे केल्यावर आपल्याला।V।4 4Pm2xjj Qm2rjj2 4Pm2rjj2Qm2xjj।V।2≥0 अशा प्रकारे मिळेल हे समीकरण 83 आहे त्यानंतर तुम्ही गृहित धरा की SIm2।V।4 4Pm2xjj Qm2rjj2 4Pm2rjj2Qm2xjj।V।2 आहे हे समीकरण 84 आहे खरंतर हा SI नोड m2 चा व्होल्टेज स्टॅबिलिटी इंडेक्स आहे आपण तो या वर्ग समीकरणातून मिळविला आहे तर म्हणजे हा नोड m2चा स्टॅबिलिटी इंडेक्स आहे तर इथे हे सर्व म्हणजे व्होल्टेज स्टॅबिलिटी इंडेक्स आहे तर m223 NB साठी हा स्टॅबिलिटी इंडेक्स SIm2 आहे NB म्हणजे नेटवर्कच्या एकूण नोडची संख्या आहे रेडियल डिस्ट्रीब्यूशन नेटवर्कच्या स्टेबल ऑपरेशन साठी हा स्टॅबिलिटी इंडेक्स SIm2≥ 0आहे इथे m223 NBआहे तसेच व्होल्टेज स्टॅबिलिटी इंडेक्सचा वापर करून कोणीही रेडियल डिस्ट्रीब्यूशन नेटवर्कच्या स्टॅबिलिटीची पातळी मोजू शकतो आणि इंडेक्स ने जर स्टॅबिलिटीची निकृष्ट पातळी दर्शविली तर त्यायोगे योग्य कारवाई केली जाऊ शकते म्हणजेच हा स्टॅबिलिटी इंडेक्स 0 पेक्षा मोठा किंवा त्याच्या बरोबरी चा असला पाहिजे परंतु योगायोगाने जर हा 0 च्या अगदी जवळ आहे किंवा 0 3 0 4 0 5 पेक्षा खूपच कमी असेल तर त्यावेळी तुम्हाला असे काही योग्य उपाय करावे लागेल त्यामुळे व्होल्टेज स्थिर राहील समजा लोड फ्लो च्या अभ्यासानंतर समजा आपण लोड फ्लो वापरत असाल तर सर्व लोड चे व्होल्टेज सर्व नोड्सचे सर्व प्रकारचे व्होल्टेज व्होल्टेज मैग्निट्यूड यांची माहिती आपल्याला आहे लोड फ्लो च्या अभ्यासानंतर ब्रांच करंट देखील माहिती आहे तर m223 NB साठी समीकरण 56 आणि 57 किंवा समीकरण 58 आणि 59 चा वापर करून P आणि Q सहजपणे मोजले जाऊ शकते ही सर्व समीकरणे दुसर्या लोड फ्लो साठी दिली गेलेली आहे इथे ब्रांच लॉसेस साठी समीकरण 56 आणि 57 योग्य होईल परंतु 58 किंवा 59 मध्ये जेव्हा नोड शेवटचा असेल तेव्हा तिथे ब्रांच लॉसेस नसतील म्हणून फक्त एकच टर्म असेन तसेच तेथे सिग्मा ऐवजी फक्त एकच टर्म असेल हे देखील मी स्पष्ट केले आहे तर त्या लोड फ्लो पद्धतीचा वापर करून या सर्व गोष्टींची गणना केली जाऊ शकते याचा अर्थ असा की लोड फ्लो आवश्यक आहे कारण केवळ लोड फ्लो नंतरच आपल्याला या सर्व गोष्टी योग्य प्रकारे मिळतील त्याच प्रमाणे पहिल्या लोड फ्लो साठी देखील P आणि Q मिळविणे शक्य आहे परंतु आपण हाच लोड फ्लो वापरू लोड फ्लो अभ्यासानंतर प्रत्येक नोडच्या व्होल्टेज स्टॅबिलिटी इंडेक्सची सहज गणना केली जाऊ शकते कारण आपल्याला सर्व काही माहिती असते m223 NB साठी व्होल्टेज परिमाण आणि Pआणि Q हे सर्व माहिती आहेत इथे NB म्हणजे नोड्सची एकूण संख्या आहे म्हणून आपण SI SI SI कॅलकुलेट करू शकतो बरोबर म्हणूनच ज्या नोडवर व्होल्टेज इंडेक्सचे मूल्य किमान असते ते नोड व्होल्टेज कोलैप्स साठी अधिक संवेदनशील असते आणि म्हणूनच SIminSI2SI3SIआहे SIminSIअसते इथे नोड k व्होल्टेज कोलैप्ससाठी सर्वात संवेदनशील आहे आणि हे असे आहे कारण नोड k हे सर्वात कमी व्हॅल्यू देत आहे हे समीकरण 86 आहे तर हे समीकरण 87 आहे आणि तुम्हाला सर्व नोड्ससाठी SI च्या व्हॅल्यूज कम्प्युट कराव्या लागते त्यानंतर तुम्ही त्यापैकी किमान व्हॅल्यू घेऊन तो संबंधित नोड घ्या आणि उदाहरणार्थ आपल्याकडे फक्त या गोष्टी साठी डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम मध्ये टोटल लोड हा TPL आणि TQL आहे समजा आपल्याकडे इथे PLiPL0×αआहे त्याचप्रमाणेQLi QL0 × αआहे म्हणूनच याचा अर्थ असा की इथे TPLαi2NBPL0 आणि TQLαi2NBQL0आहे तर ह्या सर्व नोड्सचे सर्व प्रकारचे लोड जर एक सारख्या प्रकारे वाढत आहे असे गृहित धरले तर या इथे TPL म्हणजे माहिती असलेले एकूण लोड आहे उदाहरणार्थ जर कुठे हा α 1 10 अशा प्रकारे वाढत असेल तर त्या वेळी तुम्हाला हे लक्षात येईल की प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही ही ची व्हॅल्यू जर सर्व प्रकारच्या लोड साठी अशाप्रकारे वाढवत असाल तर लक्षात घ्याल की हे संपूर्ण लोड देखील अशाच प्रकारे वाढत जाईल इथे ही लोडची वाढ फक्त हे तपासण्यासाठी केलेली आहे आणि एकदा आपण हे केल्यावर तुम्हाला हे आढळेल की ही SImin ची व्हॅल्यू ही हळूहळू कमी होईल तिथे SImin ची व्हॅल्यू 1 आहे आणि त्यानंतर ती हळूहळू कमी होईल आणि या इथे देखील SImin ची व्हॅल्यू 1 पासून हळूहळू कमी होत आहे हे TQL आहे म्हणजेच तुम्ही जर हे इथे प्लॉट केले तर तुम्हाला असे आढळेल की या नंतर व्होल्टेजच्या मैग्निटूडसाठी कोणतेही सोल्युशन नसेल तर त्यापूर्वीच सिस्टीम व्होल्टेज कोलैप्स होईल उदाहरणार्थ इथे सबस्टेशन व्होल्टेज हे नेहमी 1 आहे जर ब्रांच 1 साठी आपण m2 2 आणि m1 1 असे गृहीत धरले तर हे ह्या इथे व्होल्टेज नेहमीच 1 असेल समजा नोड 2 वर लोड 0 आहे त्यामुळे या इथे हे Pm2 Qवगैरे काहीच नसेल म्हणून ह्या एक्सप्रेशन वरून आपल्याला SI हा 1 मिळेल म्हणूनच इथे हे 1 पासून सुरू होत आहे आणि इथे सुद्धा ते 1 पासून सुरू होत आहे आपण याठिकाणी सबस्टेशन व्होल्टेज 1 असे गृहित धरले आहे तर ते 1 0 ते 5 असेल तर ते इथे सुद्धा वर जाईल ते कुठेतरी असे वर जाईल हे यापेक्षा जास्त असेल कारण ते Vm14 आहे तर म्हणूनच हे ह्या इथे 1 पासून सुरू होत आहे आणि हा आलेख रेषात्मक नसून जवळजवळ वक्र आहे हळूहळू एका पॉईंट ला तुम्हाला असे आढळेल की या ठिकाणी आपल्याला सोल्युशन सापडणार नाही आणि सिस्टम व्होल्टेज कोलैप्स होईल तर हे दाखवण्यासाठी आपण इथे एक उदाहरण बघूया त्यासाठी आपण लोड फ्लो च्या 2 मेथडचा डेटा वापरू तर दुसर्या इटरेशन नंतर आपल्याला P20 01536918 p u Q20 111512 p u मिळेल हा सर्व डेटा आपल्याला लोड फ्लो च्या 2 मेथड च्या 2 इटरेशन नंतर मिळाला आहे हे सर्व काही आधीच स्पष्ट केलेले आहे परंतु त्या आधीच्या पृष्ठांवर जाण्याऐवजी मी हे सर्वकाही पुन्हा इथे लिहिलेले आहे त्याच प्रमाणे P0 0110391 p 00804317 p तसेच P40 006 Q40 004 p u आहे ही सर्व माहिती आपल्या जवळ आधीच उपलब्ध आहे दुसर्या इटरेशन नंतर सर्व व्होल्टेज परिमाण हे V20 u V30 96379 आणि V40 951207 p u अशा प्रकारे आहेत आणि r आणि x हे सर्व पर युनिट मध्ये आहेत r x r x r x हे सर्व पर युनिट मध्ये आहेत तर हा r x r x r x ही माहिती आपण या आधी सुद्धा वापरली आहे परंतु या इथे हा सर्व डेटा पर युनिटमध्ये पुन्हा लिहिलेला आहे तर हा डेटा वापरुन या चार नोडच्या उदाहरणासाठी आपण SI SI आणि SI मिळवू तर समीकरण 84 वापरुन SIm2।V।4 4Pm2rjj Qm2xjj2 4Pm2rjjQm2xjj।V।2आहे तर jj1 साठी m11 m22 आहे त्यामुळे आता व्होल्टेज स्टॅबिलिटी इंडेक्सचे समीकरण हेSI2।V।4 4P2x1 Q2r12 4P2r1Q2x1।V।2 आहे तर इथे ह्या सर्व व्हॅल्यू ठेवा कारण दुसर्या मेथड च्या दुसऱ्या इटरेशन नंतरचा हा सर्व डेटा इथे दिलेला आहे तर इथे SI214 40 3719 0 6446 0 371912 1 8 05621 0 आता या नोड 2 प्रमाणे नोड 3 आणि नोड 4 साठी देखील व्होल्टेज स्टॅबिलिटी इंडेक्स शोधा त्याचप्रमाणेजेव्हा jj1 साठीm 12m23आहेतरSI3।V।4 4P3x2 Q3r22 4P3r2Q3x2।V।2 आहे या इथे हे सर्व काही उपलब्ध आहे दुसर्या इटरेशननंतर जर तुम्ही या सर्व व्हॅल्यूज ह्या इथे वापरल्या तर ह्या V22ऐवजी 0 985739 असेल नंतर माइनस या संपूर्ण टर्म चा स्क्वेअर माइनस ही टर्म गुणिलेV22म्हणजे 0 9857392आहे तर इथे SI हा SI30 9857394 40 5454 0 33882 40 3388 0 5454 0 94416 8 86924आहे त्याचप्रमाणे jj 3साठी m1 3 m2 4 आहे तर तुम्ही या सर्व व्हॅल्यूज ह्या SI च्या समीकरणात वापरून इथे अशाप्रकारे SI मिळवू शकता SI4।V।4 4P4x3 Q4r32 4P4r3Q4x3।V।2 आणि ह्या सर्व व्हॅल्यू इथे वापरल्या वर SI40 965794 40 80990 87002 2 जो नोड 4 चा व्होल्टेज स्टॅबिलिटी इंडेक्स आहे 94378 आहे SI0 81825 आहे तर या इथे SI0 81825 हे सर्वात कमी आहे म्हणजेच या इथे k4 आहे तर निश्चितच नोड 4 व्होल्टेज कोलैप्स करिता अधिक संवेदनशील आहे कारण ते मेन फीडर प्रकार चे एक लहान रेडियल नेटवर्क आहे ज्याला लॅटरल ब्रांचेस वगैरे नाहीत समजा तुमच्याकडे अशा प्रकारचे डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क आहे आणि या नेटवर्क ह्या लॅटरल ब्रांचेस आहेत या नेटवर्क मध्ये समजा अशा प्रकारच्या लॅटरल ब्रांचेस आहेत तर हा शेवटचा नोड किंवा हा शेवटचा नोड किंवा हा नोड किंवा हा नोडह्या चार नोड पैकी एक नोड व्होल्टेज कोलैप्स साठी अधिक संवेदनशील असेल याची काही शाश्वती नाही इथे हे सबस्टेशन आहे म्हणूनच तुम्हाला येथे प्रत्येक नोड साठी IS व्हॅल्यू शोधावी लागेल आणि प्रत्येक नोड वरील लोड वाढवल्या वर आपल्याला आढळू शकते की हे नोड हे नोड किंवा हे नोड किंवा हे नोड हे सर्व अंतिम नोड हे त्या नोड पैकी नसू शकतात जे व्होल्टेज कोलैप्स साठी अधिक संवेदनशील असेल तर ते लोडच्या कैरिक्टरिस्टिक वर अवलंबून असते r x च्या व्हॅल्यू वर आणि लोडच्या व्हॅल्यू वर अवलंबून असते आपण फक्त चार नोड चे उदाहरणात घेतले आणि येथे हा नोड व्होल्टेज कोलैप्स साठी अधिक संवेदनशील आहे तर कदाचित आपल्याकडे अशा बऱ्याच लॅटरल ब्रांचेस असू शकतात परंतु याचा अर्थ असा नाही की मेन फीडर आणि लॅटरल नोड पैकीच एखादा नोड हा व्होल्टेज कोलैप्स साठी संवेदनशील असेल तर तो लोड r x च्या म्हणजेच प्रत्येक ब्रांच लोडच्या r x व्हॅल्यू वर आणि त्याच वेळी सबस्टेशन व्होल्टेजच्या स्तरावर आणि अशा बऱ्याच घटकांवर अवलंबून आहे तर परंतु या उदाहरणासाठी हे दर्शविले आहे की हा नोड व्होल्टेज कोलैप्ससाठी अधिक संवेदनशील आहे परंतु कोणत्या लोडमुळे ते कोलैप्स होते त्यासाठी आपल्याला लोड वाढवावा लागेल आणि पहावे लागेल की नोड 4 च्या व्होल्टेज मैग्निटूडसाठी जेव्हा कोणतेही निराकरण नसेल त्यावेळी ते कोलैप्स होईल तर हा व्होल्टेज स्टॅबिलिटी इंडेक्स जो कि रेडियल डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क ची व्होल्टेज स्टॅबिलिटी आहे आणि आपल्याकडे डिस्ट्रीब्यूशन नेटवर्कच्या व्होल्टेज स्टॅबिलिटी इंडेक्स चे अनेक वर्श़न आहेत परंतु येथे केवळ वर्गात सोडवण्याच्या उद्देशानुसारच लोड फ्लो दिला जाईल तर तुम्हाला इथे मी एक गोष्ट सुचवतो की या 4 बसच्या उदाहरणासाठी आपण लॉसेस कडे दुर्लक्ष करून सेकंड मेथड साठी V V आणि V कॉम्प्युट केलेले आहे तर आपण लॉसेस कडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे तुम्ही स्वतः SI SI आणि SI ची व्हॅल्यू काय असेल हे कम्प्युट करा तर ह्या सर्व व्हॅल्यू ब्रांच लॉसेस कडे दुर्लक्ष केल्यावर पहिल्या इटरेशन नंतर उपलब्ध आहेत आणि लॉसेसकडे दुर्लक्ष करून आपण हे शोधण्याचा प्रयत्न करतो की स्टॅबिलिटी इंडेक्स ची व्हॅल्यू काय आहे आणि कोणता नोड व्होल्टेज कोलैप्ससाठी अधिक संवेदनशील असेल तर आपल्याला पुन्हा हा नोड 4 आढळेल कारण हे 4 बसचे सोपे उदाहरण आहे वर्गात आपण त्या पेक्षा अधिक नोडच्या पलीकडे जाऊ शकत नाही तर या बरोबर डिस्ट्रीब्यूशन लोड फ्लो आणि व्होल्टेज स्टॅबिलिटी इंडेक्स आता पूर्ण झाले आहे फक्त आता असे आहे की असाइनमेंट आणि त्या संबंधित इतर गोष्टी तुम्हाला अत्यंत गंभीरपणे कराव्या लागेल आणि असाइनमेंट मध्ये योग्य प्रकारची उदाहरणे दिल्या जातील आणि तुमचे काम ते सोडवणे असेल आणि आपल्या पॉवर सिस्टम अनैलिसिस अभ्यासक्रमध्ये भरपूर काम्प्यटैशन आहे येथे देखील प्रचंड काम्प्यटैशन आहे परंतु या सर्व गोष्टींबद्दल विचार करून अशा प्रकारची उदाहरणे दिली जाईल की तुम्ही हे त्वरीत करू शकाल परंतु या सर्व मूलभूत गोष्टी आहेत यानंतर आता दुसरी गोष्ट म्हणजे डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम अनैलिसिस ची अप्राक्समैट मेथड तर अप्राक्समैट मेथड म्हणजे ह्या आकृती मध्ये r आहे हे सेंडिंग एन्ड व्होल्टेज VSआहे आणि हे रिसिविंग एन्ड व्होल्टेज VRआहे आणि लोड लैगिंग आहे त्यामुळे करंट सुद्धा लैगिंग आहे आता तुम्ही शॉर्ट लाईन मिडीयम लाईन लॉंग लाईन यापैकी शॉर्ट लाईन साठी फेजर डायग्राम तयार करण्यासाठी इथे VRहा रेफरन्स घेतला आहे आणि करंट लैगिंग आहे तर इथे हा करंट I आहे हा अँगल आहे म्हणूनच ही रेषा या करंटच्या रेषेशी समांतर अशी आहे तर ही रेषा म्हणजे Ir ही टर्म आहे कारण मी r x हा रेझिस्टन्स रिअॅक्टॅन्स घेतला आहे आणि हे या सोबत 90 डिग्री आहे आणि हे येथे अशा प्रकारे आहे तर हा Ix आहे इथे I म्हणजे करंट ची मैग्निट्यूड आहे आणि हा तुमचा IZ आहे आणि हा VSआहे हा अँगल आहे आणि हा अँगल आहे जर तुम्ही इथे अशाप्रकारे आडवी रेषा काढली आणि पुन्हा इथे काढली असेल तर इथे हा आहे हा 90 डिग्री आहे त्यामुळे हा 90 आहे म्हणजेच हा अँगल आहे त्यामुळेच हा अँगल 90 आहे डिग्री आहे आणि जर तुम्ही सरळ रेषा काढली आणि हे अशा प्रकारे केले तर मग मी इथे समीकरण लिहू शकतो तर हा बिंदू A आहे समजा मी इथे सरळ उभी रेषा काढत आहे येथून हा बिंदू B आहे आणि हा बिंदू C आहे याचा अर्थ असा आहे की ह्या इथे B' आहे तसेच हा C' आहे म्हणजे AB काय आहे तर AB हा AB Ir cos आहे त्यानंतर हा BC काय आहे BC B'C' Ix cos Ix sin आहे त्यानंतर आहे VSपरंतु त्या आधी आपण AC बघूया तर ACABBCABB'C' Ir cos Ix sin आहे म्हणून Vs cos OCOAABBCVRIr cos x sin आहे परंतु हा अँगल प्रत्यक्षात अगदी लहान आहे याचा अर्थ म्हणजे ≅1 0आहे त्याचा अर्थ असा की या Vsचे अप्राक्समैट समीकरण हे VSVRIr cos x sin असेल त्यामुळे प्रत्यक्षात Ir cos x sin म्हणजे व्होल्टेज ड्रॉप आहे हा कॅल्क्युलेशन चा अप्राक्समैट मार्ग आहे कारण आपण डेल्टा हा अगदी लहान घेतला आहे त्यामुळे cos ≅1 0 आहे तर ते VSVRIr cos x sin अशाप्रकारे असेल म्हणूनच अप्राक्समैट मेथड मध्ये आपण हा Ir cos x sin असा व्होल्टेज ड्रॉप वापरला आहे तर इथे या उदाहरणात असे गृहीत धरले की आकृती 1 मध्ये दर्शविलेले सर्किट म्हणजे बैलन्स्ट थ्री फेज़ सर्किट आहे लोडचा पॉवर फॅक्टर cos आहे लोड करंट चा अँगल आहे त्यामुळे पॉवर फॅक्टर cos आहे इथे करंट हा व्होल्टेज VR सोबत लैगिंग आहे तर ज्यासाठी व्होल्टेज ड्रॉप जास्तीत जास्त असेल असा लोड पॉवर फॅक्टर शोधा तर लाइन व्होल्टेज ड्रॉप हा इथे VDIr cos x sin दिलेला आहे जर तुम्ही त्याचा सोबत डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो ddθ Ir sin Ix cos असेल म्हणजेxr असेल म्हणूनच maxtan 1xrआहे तर पॉवर फॅक्टर maxtan 1xr आहे याचा अर्थ असा की जर लोड चा पॉवर फॅक्टर हा इम्पीडन्स अँगल सारखाच असेल तर व्होल्टेज ड्रॉप जास्तीत जास्त असेल तर यानंतर पुढे उदाहरण 2 आहे हे उदाहरण अगदी सोपे आहे तर उदाहरण 2 च्या आकृती 2 मध्ये येथे डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर आहे आणि येथे तीन टॅपिंग पॉईंट्स आहेत तीन नोड्स नोड A नोड B आणि नोड C आहेत इथे हे तीन नोड्स आहेत तर इथे ब्रांच इम्पीडन्स दिलेले आहेत आपण येथे फक्त या बिंदूद्वारे हा एक नोन्ड चिन्हांकित केला तर हे 0 0 आहे हे 0 02 आहे आणि हे 0 05 आहे आणि या प्रकरणात येथे सर्व काही दिलेले आहे त्यामुळे इथे इटरेशन वगैरे चा काही प्रश्नच नाही येथे युनिटी पॉवर फॅक्टर वर 30 A वापरत आहे येथे 20 A वापरत आहे परंतु पॉवर फॅक्टर 0 5 लैगिंग आहे आणि येथे 50 A पॉवर फॅक्टर 0 9 लैगिंग वर वापरत आहे तर आधी अप्राक्समैट व्होल्टेज ड्रॉप समीकरण VDIr cos x sin येथे वापरा हे व्होल्टेज ड्रॉप समीकरण आपण आत्ताच पाहिले आहे तर पहिल्यांदा तुम्हाला व्होल्टेज ड्रॉप प्रत्येक लोडची पर फेज़ रियल पावर आणि नंतर प्रत्येक लोडची पर फेज़ रीऍक्टिव्ह पावर आणि kVA आउटपुट आणि डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मरचा लोड पॉवर फॅक्टर हे सर्व शोधावे लागेल हा प्रत्यक्षात डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर आहे मी इथे नोड बारद्वारे दर्शविले नाही परंतु मी ते नंतर दर्शवेल तर तर पहिली गोष्ट म्हणजे अप्राक्समैट मेथड कशी कॅलकुलेट करावी तर त्यासाठी हे सूत्र आहे तर तुम्ही सध्या काय करा ह्या बिंदू A वर 30 A युनिटी पॉवर फॅक्टर करंट दिलेला आहे तर प्रत्येक लोडसाठी व्होल्टेज ड्रॉप पुढील प्रमाणे मिळवू शकतो तर बिंदू A वर व्होल्टेज ड्रॉप हा VDA300 5 V आहे पण गोष्ट अशी आहे की मी हे इथे थेट तयार करत आहे परंतु हे मला कसे मिळणार आहे हे मी नंतर स्पष्ट करेन आता बिंदू B वर असलेल्या लोड मुळे व्होल्टेज ड्रॉप हा VDB200 050

02 V आहे त्याचप्रमाणे या 50 A 0 9 लैगिंग पॉवर फॅक्टर साठी इथे हे सर्व विसरून r1 r2आणि r3 या सर्वांची बेरीज करून VDC500 90 744 Vआहे आपण आता या सर्वांची बेरीज केल्यावर टोटल व्होल्टेज ड्रॉप हा VDVDAVDBVDC1 74414 264 Vआहे तर परंतु या आकृतीत ट्रांसफार्मर च्या सेकंडरी चे व्होल्टेज 240 V आहे मला असे म्हणायचे आहे की समजा ह्या निळ्या रंगाच्या बिंदू चे व्होल्टेज 240 V आहे याचा अर्थ असा की हा व्होल्टेज ड्रॉप पर युनिटमध्ये VD14 2642400 0594 p u होईल तर हा व्होल्टेज ड्रॉप आहे आता प्रश्न असा आहे की आपण हे कसे मोजत आहोत तर आता इथे लोड फ्लो करिता मी हे सर्किट पुन्हा एकदा रेखांकित करतो आणि मी तुम्हाला दाखवेन परंतु हे मी थेट दर्शविले आहे की ज्यामुळे तुम्ही अचूक गणना पटकन करू शकता तर समजा या प्रकरणात आपल्याकडे हे डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर आहे आणि हे नोड आहे समजा ह्या इथे 1 ऐवजी हे नोड A आहे हे नोड B आणि हे नोड C आहे तर प्रत्यक्षात ह्या इथे हे नोड A नोड B आणि नोड C आहे इथे सुद्धा ह्या नोड A प्रमाणेच मी रेखांकन केले आहे पण फक्त हे नोड दर्शविण्यासाठी तिथे बार वापरले आहे तर या प्रत्येक जागी करंट माहिती आहे इथे हा करंट माहिती आहे तर हा करंट iAआहे मग हा लोड करंट iBआहे हा iCआहे तर ह्या टॅपिंग पॉइंट A B C वर हे लोड करंट iA iB iCआपल्याला माहिती आहेत या सर्वांचे पॉवर फॅक्टर देखील आपल्याला माहिती आहेत तर इथे हा युनिटी आहे दुसरा लैगिंग आहे किंवा इतर दोन पॉवर फॅक्टर हे लैगिंग आहेत बरोबर आणि हे आपले सबस्टेशन आहे हे नोड सबस्टेशन आहे आणि हा डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर आहे हा नोड O आहे तर मग या ब्रांच मधून प्रवाहित होणारा करंट आहे समजा हा करंट I1आहे हा करंट I2आहे आणि हा करंट I3आहे इथे ह्या तीन ब्रांचेस आहेत याचा अर्थ असा आहे की I1iAiBiCआहे त्याचप्रमाणे I2iBiC आणि I3iCआहे इथे I3 हाच करंट या नोडमधून जात आहे म्हणूनचI3iCआहे तर आपल्याला I1 I2 हे सर्व माहिती आहे तर समजा या नोड O वर व्होल्टेजVOआहे हे व्होल्टेजVAआहे हे व्होल्टेजVBआहे हे व्होल्टेजVCआहे तसेच ह्या सर्व ब्रांचेस चे इम्पीडन्स देखील दिलेले आहे इथे हे इम्पीडन्स Z1 आहे हे Z2 आहे हे आहे हे सर्व दिले आहे जर आपण VAVO I1Z1 असे समीकरण लिहिले तर I1Z1म्हणजे व्होल्टेज ड्रॉप असेल तर I1iAiBiC आहे आपण जर VA हा VAVO iAiBiCZ1VO iAiBiCr1jx1अशाप्रकारे लिहिला म्हणजेच इथे VAहा iAiBiC च्या टर्म मध्ये आहे त्याच प्रमाणे जर VB हा VBVa I2Z2 अशाप्रकारे लिहिणे आहे तर इथे I2iBiC Z2 r2jx2आहे म्हणूनच VB हा इथे VBVA iBiCr2jx2 अशाप्रकारे लिहिला आहे त्याच प्रमाणे केवळ या आकृतीतून आपण VCVB I3Z3VB iCr3jx3 असे लिहू शकतो तर इथे हे म्हणजे ब्रांच 1 चा व्होल्टेज ड्रॉप आहे हा ब्रांच 2 चा व्होल्टेज ड्रॉप आहे ह्याला आपण ब्रांच 3 चा व्होल्टेज ड्रॉप म्हणूया तर या सर्वांची बेरीज केल्यावर आपल्याला हे iAiBiCr1jx1iBiCr2jx2iCr3jx3 अशाप्रकारे मिळेल आणि हे सोडविल्यावर आपल्याला iAr1iBr1r2iCr1r2r3j iAx1j iBx1x2j iCx1x2x3 हे अशाप्रकारे मिळेल